आज आपण प्रशिक्षणा मध्ये डिजिटल अध्यापन शास्त्राचा वापर या विषयी चर्चा करणार आहोत आज काल ते खूप लोकप्रिय शब्द आहेत आणि खूप प्रसिद्ध झाले आहे उपयोगाचे आहेत म्हणजेच प्रशिक्षक तंत्रज्ञानाच्या मदतीनेच प्रशिक्षण देत आहेत मी याविषयी अगोदर सुद्धा आहे माझ्या मागच्या मॉडेलमध्ये म्हणजेच तर शिक्षणामधील तंत्रज्ञानाची भूमिका यामध्ये बोललेलो आहे परंतु हे सत्र विशेषता प्रशिक्षणाच्या वर्गखोली चे व्यवस्थापन यासंबंधी असेल तंत्रज्ञानाच्या मदतीने एखादी तासिका कशी तयार करायची आणि सर्वप्रथम आपल्याला डिजिटल तंत्रज्ञान काय आहे हे समजून घ्यायचे आहे आता डिजिटल तंत्रज्ञानामध्ये याची सुरुवात होते उत्तमात उत्तम प्रक्रिया पासून जिथे डिजिटल स्वरूपात माहिती संग्रहित केली जाते ही माहिती बाइनरी कोडच्या विविध जोड्यांच्या स्वरूपात असते याची अक्षरे 0 आणि एक असतात यालाच बिट्स असे संबोधले जाते तर हे मुळतः आपण डिजिटल तंत्रज्ञान या विषयी बोलत आहोत आता हे कसे मदत करते हे खूप संख्येने माहिती उपलब्ध करून देत असते जी छोट्याश्या जागेमध्ये संकुचित करून साठवलेली असते याबरोबरच आपण असे कार्यक्रम वापरण्या संदर्भात सुद्धा बोलणार आहोत हे एक डिजिटल अध्यापन शास्त्राचं छोटसं उदाहरण होतं हे आपल्याला कशाचाही प्रवेश मिळवायला नैसर्गिक रित्या सोयीस्कर बनवत असते तुमच्यासाठी हे कोणत्याही वेळेस सज्ज असते आणि तुम्ही अशा प्रकार ची शैक्षणिक साधन सामग्री कधी मिळू शकता तुम्ही जतन करून सुद्धा ठेवू शकता आता तुम्ही ते डाऊनलोड सुद्धा करू शकता आणि नंतर अशी असंख्य माहिती या विशिष्ट डिजिटल तासिकांच्या संदर्भात जे विविध तासिकांच्या स्वरूपात असते ती इतरांबरोबर वाटून घेऊ शकता आता जर तुम्ही शैक्षणिक उद्योगांमध्ये जाल तर शिक्षणामध्ये सुद्धा आभासी वास्तवाचा समावेश दिसेल असे हे आभासी आणि वर्धित वास्तववादी तंत्रज्ञान विकासाच्या सीमेवर आहेत बरोबर आता बाजारातील अंदाजानुसार हे इसवी सन 2017 पर्यंत 13 9 अब्ज पेक्षा जास्त लोकांपर्यंत अगोदरच पोहोचलेले आहे आणि शैक्षणिक संस्थांमधील समाज माध्यमे संशोधनानुसार 61 शिक्षण देणारे सांगतात की त्यांचे फेसबुक मध्ये खाते आहे आणि त्यामधील बारा टक्के सांगतात की याचा वापर विद्यार्थ्यांबरोबर संवाद करण्यासाठी केला जातो आता हे खूप मजेशीर सुद्धा आहे की या समाज माध्यमाचा विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या हेतूसाठी किती तोकडा वापर केला जात आहे पुढे आहे डिजिटल किंवा ऑनलाइन तासिका तर जेव्हापण बैजूस या अध्यापनाच्या आपलिकेशन विषयी बोलत असतो तसेच हे एनपीटेल चे कार्यक्रम इत्यादी तर हे सर्व खूपच डिजिटल ऑनलाईन क्लासेस ठरत आहेत आणि जसे आपल्याला दिसते की त्यांना मिळालेल्या प्रतिसादाचा नुसार ते जास्तीत जास्त प्रसिद्ध ठरत आहेत शाळेमध्ये हजेरीसाठी अंगठ्यांचे ठसे याचा वापर करणे अमेरिकन शैक्षणिक क्षेत्रामध्ये अशा अंगठ्याच्या ठशाच्या वापर करण्याचे तंत्रज्ञान शाळेमध्ये वाढत आहे टेक न्यावीओ च्या म्हणण्याप्रमाणे इसवी सन 2014 ते 2019 या कालावधीमध्ये शैक्षणिक क्षेत्रांमधील बायोमेट्रिक चा वापर 23 65 टक्के एवढा अतिशय उच्च दराने वाढ अपेक्षित आहे म्हणून मग ते आभासी वास्तव असू देत किंवा समाज माध्यमांचा वापर असूदेत किंवा डिजिटल ऑनलाईन क्लासेस असुदेत किंवा बायोमेट्रिक चा वापर असू देत हे सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी खूप खूप प्रसिद्ध ठरत आहेत जर आपण डिजिटल अध्यापन शास्त्राच्या घटकाविषयी बोललो तर याचे तीन घटक प्रामुख्याने असतात प्रथम म्हणजे तंत्रज्ञान म्हणजेच कोणते तंत्रज्ञान तुमच्याकडे आहे आणि मग आपण स्मार्ट फळा या विषयी बोलतो यामध्ये स्काईप च्या माध्यमातून सत्रांचे नियोजन किंवा आई पॅड च्या माध्यमातून लेक्चर असतील यामध्ये युट्युब किंवा युनायटेड स्त्रीमींग किंवा जिंग किंवा लॅपटॉप या सगळ्यांचा समावेश होतो तर म्हणून हे सर्व जीवनाचा एक भाग ठरत आहे आता शिक्षण खूप सोप्प होत आहे या कारणामुळे म्हणजेच तंत्रज्ञानाला वेगवेगळे पैलू आहेत जे व्यक्तीला मदत करीत असतात आणि शिकणारे तंत्रज्ञानाचा उत्तम वापर कशा पद्धतीने शिकण्यासाठी करीत असतात आणि शिक्षण घेत असत दुसरे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अध्यापन शास्त्र जर मी तुमच्या बरोबर चर्चा करेल म्हणजेच अध्यापन शास्त्र म्हणजे काय आणि मग अध्यापन शास्त्राच्या विविध पद्धती कोणत्या आणि मग हे डिजिटल अध्यापन शास्त्र कसे वापरात आणले जाते आणि तिसरे जे खूप खूप महत्त्वाचे आहे ते म्हणजे साधन सामग्री जेव्हा आपण साधनसामग्री विषयी बोलत असतो अशा घटनेमध्ये जोडण्या आणि सर्जनशीलता असे दोन इतर घटक सुद्धा खूप खूप महत्त्वाचे ठरत आहेत नैसर्गिक रित्या तुम्ही तेव्हाच डिजिटल अध्यापन शास्त्र अवगत करू शकाल जेव्हा तुम्हाला अशा प्रकारच्या विशिष्ट तंत्रज्ञान वापराची मुभा असेल आणि याच्या जोडणीसाठी खूप खूप महत्वाचा दुसरा पैलू आहे तो म्हणजे नवीन माध्यम तर म्हणून हे घडण्यासाठी सर्जनशीलता गरजेची आहेअसे विशिष्ट संकल्पना वितरित करण्यासाठी हे गरजेचे आहे आता डिजिटल अध्यापन शास्त्राच्या घटकांमध्ये अभ्यासक्रमाचा समावेश असतो म्हणजेच तुमचा कोणता अभ्यासक्रम आहे आणि यानुसार विषयाची साधन सामग्रीची रचना करण्यात यावी अशा पद्धतीने तासिका च्या वेळी वितरणासाठी हे सोपे ठरत असते तर उदाहरणार्थ पावर पॉइंट स्लाइड तर निश्चितपणे जर तुम्ही पॉवरपॉईंट स्लाईड्स तयार केले असतील तर कोर्सचा अभ्यासक्रम शिकणाऱ्या बरोबर चर्चा करण्यासाठी सोपा होईल दुसरे आहे ऑनलाईन संदर्भ नैसर्गिक रित्या हे ऑनलाईन माध्यमातून असेल आणि म्हणून तुमच्या सर्व जोडण्या आणि तुमचे सर्व प्रवेश आणि शिकण्यासाठी केलेला तंत्रज्ञानाचा वापर हे सर्व महत्त्वाचे संदर्भ ठरतात तिसरे आहे स्वतः अध्यापन शास्त्र म्हणजेच तुम्ही कसे शिकवता जर तुम्ही विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर करून शिकवत असेल तर निश्चितपणे तुम्ही शिकणाऱ्याशी मैत्री पूर्वक बनलेला असाल अशाप्रकारे तंत्रज्ञानाचा वापर अध्यापन शास्त्रामध्ये केला जात आहे परंतु अध्यापन शास्त्र म्हणजे काय अध्यापन शास्त्राची अशी व्याख्या केली जाते की अध्यापन हे एक कला किंवा शास्त्र आहे तर प्रत्येक शिक्षकाची शिकवण्याची वेगळी शैली असते उदाहरणार्थ एक विषय आहे तो म्हणजे ओबी संस्थात्मक वागणूक आणि या संस्थात्मक वागणूक विषयांमध्ये जर तुम्ही नेतृत्व शिकवत असाल किंवा तुम्ही तणाव व्यवस्थापन याविषयी बोलत असाल किंवा तुम्ही वाद विवाद व्यवस्थापन किंवा व्यक्तिमत्व याविषयी बोलत असाल तर अशा घटनेमध्ये ही एक या शिक्षकांची कला असेल की कशा पद्धतीने हा विशिष्ट विषय तो शिकवण्यास सक्षम आहे हे खूप महत्त्वाचे ठरेल त्याप्रमाणेच मग जेव्हा तुम्ही तंत्रज्ञानाच्या वापराविषयी बोलत असता तेव्हा हे एक शिकवण्याचे शास्त्र सुद्धा असते किती सुदृढ पद्धतीने तुम्ही स्लाईड बनवत असता स्लाईडचा वापर करणे आणि पावर पॉइंट साधनसामग्रीचा वापर करणे आणि कशा पद्धतीने सत्राचे वितरण करता हे खूप खूप महत्त्वाचे ठरत असते शक्यतो त्यांनी प्राधान्याने शिकण्याच्या कृतीवर जोर दिलेला असतो परंतु मुख्य लक्ष आहे अध्यापनावर असते म्हणजेच जेव्हा शिकणारे असे विशिष्ट साधनसामुग्री स्वीकारण्यासाठी सक्षम असतात तेव्हा ते अशा शिकणाऱ्यांना वितरित करण्याची कला आणि शास्त्र शिक्षकाकडे असते अध्यापन शास्त्र हे प्रक्रिया सारखे आहे ही एक प्रक्रिया आहे असे अनुभवले गेले आहे की शिक्षकाला वर्गखोली असते विशेष साधन सामग्री असते आणि या साधनसामग्री मध्ये तासिका वितरित केले जातात आणि याचे फलित म्हणजे शिकणारे शिकले जातात किंवा नाही आणि उच्च शिक्षणामधील अध्यापन आणि अध्ययन यामधील नातेसंबंध खूप खूप महत्त्वाचे ठरत आहेत म्हणजेच अध्यापन आणि अध्ययन कशा पद्धतीने उच्च शिक्षणामध्ये केले जाते आणि म्हणून असे विशिष्ट अध्यापन शास्त्र शिक्षणाच्या वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या भूमिका बजावेल आता मला ब्लुमचे डिजिटल वर्गीकरणाचे उदाहरण द्यायला आवडेल जेव्हा तुम्ही उच्च पातळीच्या वैचारिक कौशल्याबद्दल आणि खालील पातळीच्या वैचारिक बोलत असता तेव्हा खालील पातळीच्या वैचारिक कौशल्यांचा म्हणजेच हे आठवण या पासून सुरू होईल यामध्ये आपण पाठांतर करणे आणि ते बोलून दाखवणे येते नंतर ओळखणे ऐकणे वर्णन करणे ओळखणे पुनर उपचारित करणे नावे देणे स्थान शोधणे आणि शोधणे यांचा समावेश होतो तर म्हणून शिकणाऱ्या ने हे आठवणी ठेवले पाहिजे की हे सर्व जे हायलाइट केले आहे हे म्हणजेच बुकमार्क यंत्रणा आहे स्थानिक बुकमार्क ला प्राधान्य क्रम देणे आणि हे गुगल शोध इंजिन मध्ये शोधणे हे सर्व अशा विशिष्ट ब्लुमच्या डिजिटल वर्गीकरणा मध्ये केले जाईल आता यामध्ये तत्काल संदेश यंत्रणा असेल आणि या मजकुरासाठी जो संदेशाचा स्पेक्ट्रम असेल तो आपल्याला जेव्हा आठवणी ठेवायचे आहे तेव्हा वापरला जाईल जेव्हा आपण पुढील पातळीवरती जात असतो तेव्हा आपल्याला समजेल की हे नक्की काय आहे हे म्हणजे व्याख्या करणे सारांशित करणे अनुमान काढणे परिच्छेद करणे वर्गीकरण करणे तुलना करणे स्पष्टीकरण देणे आणि अनुकरण करणे होय तर म्हणून अशा प्रकारचे शोध बुलियन शोध बरोबर करू शकतो ब्लॉग जर्नलिंग बरोबर करू शकतो ट्विटर मधून करू शकतो नंतर वर्गीकरण टॅग करणे टिप्पणी देणे भाष्य आणि सदस्यता आणि संप्रेषण स्पेक्ट्रम यांचा समावेश होतो हे सर्व चॅटिंगसाठी ईमेल करण्यासाठी ट्विटर करण्यासाठी किंवा छोटे ब्लॉग करण्यासाठी वापरले जाईल यामधील संप्रेषण स्पेक्ट्रम हे समजण्यासाठी वापरले जातील जेव्हा आपण पुढच्या पातळीवरती जातो तेव्हा आपल्याला हे वापरलेले दिसते तर जे काही आपण आठवणी ठेवतो जे काही आपण समजून घेतो ते सर्व आता आपल्याला वापरायचे आहे राबवायचे आहे वापर चालू ठेवायचा आहे अंमलबजावणी करायची आहे चालू ठेवायचे आहे यानंतर भरणे चालवणे वापर करणे नंतर हॅकिंग अपलोड करणे शेअर करणे आणि संपादित करणे यांचा समावेश होतो सर हे सर्व भिन्नभिन्न परिस्थिती असतील अशा परिस्थितीमध्ये संप्रेषण स्पेक्ट्रम आणि नेटवर्किंग मध्ये लिहिण्यासाठी आणि ब्लॉगिंगसाठी वापरले जाईल पुढची पातळी आहे विश्लेषण करणे विश्लेषण करण्यामध्ये तुलना करणे रचना करणे पुनर्निर्मिती करणे नंतर रूपरेषा तयार करणे ओळखणे आराखडा तयार करणे एकात्मीकरण करणे जुळणी करणे जोडणे पडताळणी करणे पुनर्रचना करणे तोडणे मीडिया क्लिपिंग बनवणे हे सगळे केले जाते जेव्हा आपल्याला डिजिटल साधन सामग्रीचे विश्लेषण करायचे असते तेव्हा ते कसे केले जाईल हे सगळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्रश्न आणि उत्तरे याच्या मार्फत केले जाईल जेव्हा आपण पुढील पातळीकडे जातो ती म्हणजे ब्लूम च्या डिजिटल वर्गीकरणा मधील मूल्यमापन आहे आता हे मूल्यमापन म्हणजे काय हे म्हणजे गृहीतक तपासणे होय नंतर यामध्ये टीका टिप्पणी करणे प्रयोग करणे निवाडा करणे तपासणे शोधणे लक्ष ठेवणे यांचा समावेश होतो अशा ब्लॉग साठी प्रतिक्रिया असतात नेटवर्किंग असते पुनर्घटन क्रिया असते आणि चाचणी असते याचा परिणाम म्हणजे वाद विवाद वापरीत असताना प्रतिक्रिया आणि स्काईप हे कम्युनिकेशनचे स्पेक्ट्रम असतील आणि शेवटी आपण उच्च पातळीवरील वैचारिक कौशल्य बद्दल बोलत असताना यामध्ये डिझायनिंग रचना करणे नियोजन करणे उत्पादन करणे शोध लावणे डिवाइस इन करणे आणि कार्यक्रम तयार करणे फिल्मिंग करणे एनिमेशन करणे ब्लॉगिंग करणे यामध्ये व्हिडिओ ब्लॉगिंग बनवणे ते मिसळणे त्याचे पुन्हा मिसळ बनवणे विकिपीडिया लिहिणे त्याची पब्लिकेशन करणे व्हिडिओ संपादित करणे त्याचे प्रसारण करणे त्याची निर्देशांक करणे आणि प्रसारण करणे या सर्वांचा समावेश होतो तर म्हणून ही असेल सर्जनशीलता तर मग संप्रेषण स्पेक्ट्रम कसा असेल बरं यामध्ये सहयोग नियंत्रण आणि तोलमोल यांचा समावेश होतो तर जेव्हा आपण डिजिटल अध्यापन शास्त्रातील अध्यापनाच्या प्रक्रियेबद्दल बोलत असतो तेव्हा हे आठवणी कडून समजण्या कडे नंतर वापरण्याकडे नंतर विश्लेषण करण्याकडे नंतर मूल्यमापन करण्याकडे आणि शेवटी निर्मितीकडे वाटचाल करीत असते निर्मिती करणे हे उच्च पातळीवरील वैचारिक कौशल्य असेल तर तंत्रज्ञानाचा सुद्धा प्रगल्भ परिणाम शैक्षणिक संस्था वर झालेला दिसून येतो शाळा आणि कॉलेजेस स्वतः एका नेटवर्कमध्ये आहेत अशीही अध्यापणाची जाळी जी पारंपरिक संस्थात्मक आणि क्षेत्रीय विभागणीला ओलांडत आहे तर म्हणून आज काल अशा अध्यापनाच्या जाळी वर जास्त भर दिला जात आहे अशा अध्यापणाचे जाळे तयार केल्यामुळे विद्यार्थी सहजरीत्या आणि जलद गतीने शिकतील अशा शिकणाऱ्यांना भिन्न ठिकाणाहून शिकण्याची संधी मिळत आहे ते फक्त एकाच जागेवर शिकू शकतीलअसं गरजेचे नाही जर त्यांचे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर झाले तर किती सुद्धा ते शिकू शकतील ई पोर्टफोलिओ आणि अध्यापनाचे रेकॉर्ड यांच्या स्वरूपामध्ये ते शिकू शकतात आणि त्यांना शिक्षणा मध्ये सहभागी होण्यासाठी काही पर्याय निवडावे लागतात जसे की कसे शिकायचे कधी शिकायचे आणि कुठे शिकायचे म्हणून हे एक सीमा विरहित शिक्षण आहे शिकणारे बदलत आहेत आणि शिक्षण सुद्धा सीमा विरहित ठरत आहे समाजामध्ये खूप तरुण लोक त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये इंटरनेट आणि ई मेलचा वापर करीत आहेत याच बरोबर मजकुराचे संदेश पाठवणे आणि सामाजिक सॉफ्टवेअर वापरणे चालू आहे आणि त्यांनी नवीन स्वरूपाचे बदल आत्मसात करून त्यांच्या अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट केलेले आहेत आणि याचा परिणाम म्हणजे आपल्याला असे दिसून येते की शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाची भूमिका खूप खूप महत्त्वाची ठरत आहे जर आपल्याला तंत्रज्ञानाच्या भूमिकेबद्दल बोलायचं असेल तर आपल्याला ऑनलाइन संसाधनांच्या वाढत्या उपलब्धतेसाठी धन्यवाद द्यायला पाहिजेत बरोबर समाज माध्यमांचा मंच यांची सतत वाढ होताना दिसते यालासुद्धा धन्यवाद दिले पाहिजेत दिवसेंदिवस हे वाढत आहेत आणि विशेष म्हणजे तरुण लोक समाज माध्यमांना शिकण्याचा मंच बनवीत आहेत विद्यार्थी आणि शिक्षक समाज माध्यमांच्या वापरापेक्षा जास्त सक्षम आहेत तर म्हणून त्यांनी बहुतेक दृष्ट्या हजर राहायला पाहिजे असं गरजेचे नाही त्यापेक्षा डिजिटल शिक्षणा कडे ते पुढील प्रगतीचे पाऊल टाकू शकतात आणि शिकणारे प्रवास करीत असताना सुद्धा उपलब्ध होऊ शकतात आणि एकोणिसाव्या शतकातील वर्ग खोलीतील साहित्याच्या पुष्कळते बद्दल सांगायचे म्हणजे तेव्हा एकोणिसाव्या शतकामध्ये काय घडायचे आणि एकविसाव्या शतकामध्ये यामध्ये पूर्णतः हा पुनर्रचना झाले आहेत महत्त्वाचे म्हणजे असे स्रोत आणि मंच सुद्धा नवीन स्वरूपातील शिक्षण आणि अध्यापनास विकसित करण्यासाठी प्रेरणादायी ठरल्या कारण जेव्हा तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करता तेव्हा निश्चितपणे शिक्षणाचे आणि अध्यापनाचे नवीन स्वरूप तयार होत असते नवीन स्वरूपातील शिक्षण आणि अध्यापन यांच्या विकासासाठी हे प्रेरणादायी ठरत आहे जे शैक्षणिक साहित्य वर्गखोली च्या बाहेर आणि पलीकडे पोचवले जाते म्हणून हे आता फक्त वर्गखोली पुरतेच मर्यादित राहिलेले नाही असे अध्यापन फक्त वर्ग खोलीतील शिक्षणा वर आता अवलंबून राहिले नाही यापुढे जाऊन जर एखाद्या व्यक्तीला वर्ग नंतर सुद्धा शिकायचे असेल तर ते त्याला सहज मिळू शकते कारण तंत्रज्ञानाची भूमिका इथे असते तर शिकणाऱ्या ची वैशिष्ट्ये काय आहेत शिकणारे मुळतः डिजिटल आहेत ते आपण पाहूयात आत्ताच शिकणारे जलद स्वरुपातील मिळणाऱ्या माहितीला प्राधान्य देत असतात अशी माहिती भिन्न मल्टीमीडिया संसाधनातून मिळत असते मी अगोदर नमूद केल्याप्रमाणे तिथे ऑनलाईन क्लासेस असतात इथे युट्युब चॅनेल आहेत तर अशा ठिकाणी मिळणारी माहिती अतिशय जलद स्वरूपात असते जेव्हा केव्हा त्यांना अशी विशिष्ट माहिती कोणत्याही एका वेळेस त्यांच्या सोयीनुसार मिळवायची असते तेव्हा ते मिळवू शकतात शिकणारे समांतर प्रक्रिया आणि बहु कार्यपद्धती यांना प्राधान्य देत आहेत आता तुम्ही पहात असाल की ते एखाद्या कामावर असतील आणि त्यांना शिकायचे असते आणि मग अशा घटनेमध्ये हे खूप खूप महत्त्वाचे ठरते कि ते त्यांची चालू प्रक्रिया करीत असतात आणि त्याच बरोबर ते अशा पद्धतीने शिकत सुद्धा असतात ते प्रक्रिया करायला किंवा शिकायला प्राधान्य देत असतात त्याच बरोबर आवाज आणि व्हिडिओ मजकूर सोबत असतील तर हे अतिशय रसपूर्ण ठरत असते या डिजिटल अध्यापन शास्त्रांमध्ये आपण व्हिडिओ चा वापर करीत असतो आपण चित्रांचा वापर करीत असतो आणि आपण दोन्ही ध्वनि फीतींचा वापर करीत आहोत ते सहज पद्धतीने हायपरलिंक असलेल्या मल्टीमीडिया माहिती चा वापर करण्यासाठी प्राधान्य देत असतात शिकणारे खूप खूप आरामात तेव्हा असतील जेव्हा त्यांना हायपरलिंक केलेली मल्टिमीडिया माहितीसाठी मिळतील आणि म्हणून अशा घटनेमध्ये ते कोणत्याही जागेवरून कोणत्याही वेळी अशी माहिती घेऊ शकता याच बरोबर असे शिकणारे नेटवर्कमध्ये इतरांबरोबर संभाषण करण्यासाठीसुद्धा प्राधान्य देत असतात तर हे फक्त एका शिकणाऱ्या पुरते मर्यादित नसते हाय खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की डिजिटल अध्यापनाची ही एक खूप मोठी ताकद आहे ती म्हणजे की हे कुणा एकाशी मर्यादित नाही परंतु हे खूप जणांबरोबर बसलेले आहे आणि अशा घटनेमध्ये खूप सारे इतर सुद्धा एकत्रितपणे शिकू शकतात ते ज्या त्या वेळेतच शिकण्यासाठी प्राधान्य देत असतात आता जसे की मी नमूद केले खूप सारे कामावरती असतात ते व्यस्त असतात आणि यामध्ये सुद्धा त्यांच्या उपलब्धतेनुसार त्यांना अशा अध्यापन प्रक्रियेचा मार्ग खुला असतो आणि आणि त्यांच्यासाठी खूप खूप महत्त्वाचा मुद्दा बनतो की अशा प्रकारचे अध्यापन त्यांना ज्या त्या वेळेतच उपलब्ध असावे लागते ते तत्काल समाधानाला आणि तात्काळ बक्षीस मिळण्यास प्राधान्य देत असतात तर म्हणून जेव्हा ते अशा विशिष्ट प्रक्रियेमधून जात असतात तेव्हा ते शिकू शकतात ते उत्तरे देऊ शकतात आणि याचा परिणाम म्हणजे त्यांना उच्च बक्षीस मिळालेले असते शेवटी असे शिकणारे ज्यांचे मूळ डिजिटल आहे ते संबंधित अध्यापनास प्राधान्य देत असतात जे त्यांना तत्काल उपयोगाचे असते ज्यामध्ये गंमत असते आणि म्हणून ते त्यांच्या खूप जवळचे वाटू लागते जे काही ते शिकत असतात त्यामधून ते सैद्धांतिक ज्ञान घेत नाहीत कारण त्यांना जे शिकणे गरजेचे आहे तेच घेत असतात हेच आहे गरजेवर आधारित अध्यापन हे एक सानुकूलित अध्यापन आहे आणि म्हणून अशा घटनेमध्ये ही खुप खुप मिळतेजुळते ठरत असते हे खूपच सहजपणे आणि तत्काल पणे प्रवेश देणारे ठरत आहे जर कोणी एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये शिकायचे असेल आणि नैसर्गिक रित्या तेव्हा तुम्ही तंत्रज्ञान वापरत असता आता मला गुगल क्लासरुमचे उदाहरण द्यायला आवडेल जेव्हा आपण गूगल क्लासरूम विषयी बोलत असतो तेव्हा ही गूगल क्लासरूम कशी कार्यरत असते प्रथमता कृपया हे समजून घ्या की गूग्ले क्लासरूम म्हणजे काय गूगल क्लासरूम शाळांसाठी गूगल एप वर शिक्षणासाठी उपलब्ध आहे आणि म्हणून शिक्षणासाठी गूगल एप हे डोमेन आहे आणि तुम्ही सगळे अशा विशिष्ट डोमेन चा वापर सहज रित्या करू शकता या क्लासरुम च्या माध्यमातून तुमचे सर्व विद्यार्थी एका ठिकाणी येऊ शकतात आणि हे तुम्हाला सहज पद्धतीने असाइन्मेंट देण्यासाठी सज्ज असते आणि विद्यार्थ्यांसाठी अशी असाइनमेंट जमा करणे सहज शक्य आहे तर म्हणून शिक्षकाने वर्गातच हजर राहणे गरजेचे नाही ऑनलाइन पद्धतीने असाइनमेंट्स दिले जाऊ शकतात आणि म्हणून बसल्यात गुगल ड्राईव्ह मधून वापरता येते आणि याचा परिणाम म्हणजे हे वापरायला खूप सोपे आहे हे शिक्षकांना कोणत्याही कागदां शिवाय असाइनमेंट तयार करण्यामध्ये आणि गोळा करण्यामध्ये मदत करते हा एक खूप मोठा फायदा आहे जेव्हा आपण स्वच्छ अध्यापन प्रक्रियेविषयी बोलतो आणि हरित अध्यापन प्रक्रियेविषयी बोलतो तर जेव्हा आपण स्वच्छ अध्यापन प्रक्रिया याविषयी बोलत असतो तेव्हा अशा घटनेमध्ये कागदपत्रे कमी आणि खूप कमी असतात कोणत्याही कागदा विरहित असतात तर म्हणून हे खूप स्वच्छ सुद्धा ठरत आहे आणि मग आपण जेव्हा झाडे कापत नसतो तेव्हा अशी शिक्षणपद्धती वातावरणाशी मैत्रीची ठरत असते आणि जेव्हा पण हरित अध्यापन विषयी बोलत असतो तेव्हा हे गूगल क्लासरूम शिक्षकांना कागदाने शिवाय त्यांचे असाइनमेंट्स तयार करणे आणि गोळा करणे याच्यामध्ये मदतीची ठरत असते आणि म्हणून जर 90 विद्यार्थी असतील आणि तुम्ही खूप सारे असे म्हणत असाल तेव्हा अशा खूप सार्या असाइनमेंट्स मध्ये तुम्ही पारंपरिक शिक्षण पद्धती सारखे एकही कागद गोळा करत नसता याच्यामध्ये वेळ वाचवण्याचे वैशिष्ट्य आहे म्हणजेच एखाद्या गूगल डॉक्यूमेंट ची प्रत्येक विद्यार्थ्यासाठी कॉपी तयार केली जाऊ शकते आणि म्हणून अशा वेळेस खूप थोड्या कालावधीमध्ये सुद्धा तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध असू शकता प्रत्येक असाइन्मेंट चे गुगल ड्राईव्ह ला फोल्डर्स तयार केले जातात आणि विद्यार्थी खूप खूप सहज पद्धतीने असे फोल्डर्स मिळू शकतात म्हणजेच जेव्हा गुगल ड्राईव्ह मध्ये फोल्डर असतात तेव्हा ते प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतात मग याला प्रत्येक विद्यार्थी वापरू शकतो आणि त्यांचे असाइनमेंट्स बनवू शकतात आता जर तुम्ही वैयक्तिक असाइन्मेंट देत असाल तर हे विद्यार्थ्यांना खूप खूप सोपे बनते तर अशा पद्धतीने तुम्ही शिक्षक आणि शिकणारे दोघांची वेळ वाचवत असता असाइनमेंट पानावरून विद्यार्थी त्यांच्या कार्याचा आढावा घेऊ शकतात आणि हे ऑनलाइन असल्यामुळे फक्त एका क्लिक मधून काम चालत असते हे सुद्धा खूप खूप महत्त्वाचे आहे म्हणजे त्याला दुसऱ्या दिवसाची वाट बघायची गरज नसते त्याने पुढची असाइनमेंट विचारणे आणि नंतर सुरू करणे याची गरज भासत नाही आता आता इथे तुम्ही असाइनमेंट पानाला सर्वांसाठी प्रवेश कोणत्याही वेळी देऊ शकता म्हणजे सत्रांचा वेळेनंतर किंवा रात्री उशिरा सुद्धा ते त्यांचे असाइनमेंट बनवू शकतात आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यावर काम सुरू करू शकतात आणि फक्त एका क्लिक मध्ये असे असाइनमेंट जमा करू शकतात शिक्षक सहज पद्धतीने पाहू शकतात की कोणी काम पूर्ण केले आहे आणि कोणी नाही यामध्ये प्रत्यक्ष आणि ज्या त्या वेळेला प्रतिक्रिया नोंदवली जाते आणि क्लास रूम मधून गुण सुद्धा दिले जातात हे खूप खूप मजेशीर आहे तर तुम्ही सहजरित्या पाहू शकता की तुमच्या कामाचे मूल्यमापन कधी केले गेले आहे किंवा तुमचे असाइनमेंट तपासले आहे का तुमची असाइनमेंट पाहिले नाही का एखादी असाइनमेंट जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी किती वेळ घेतला एखादी संकल्पना मांडण्यासाठी त्याला किती वेळ लागला एखाद्याने जर असाइनमेंट जमा नाही केले तर त्याची तुम्ही नोंद घेऊ शकता तर म्हणून विद्यार्थी किती उत्सुक आहे आणि तो असाइनमेंट वरती किती वेळ देत असतो हे सुद्धा तुम्ही पाहू शकता हे गूगल क्लासरूम थेट वास्तविक अभिप्राय सुद्धा देऊ शकते तर म्हणून तुम्हाला सहज पद्धतीने समजू शकेल की विद्यार्थी शिकले आहेत की ते शिकले नाहीत आणि तोच शिक्षकांसाठी अभिप्राय असेल त्याप्रमाणे विद्यार्थी कोणत्या वेळेस ह्या क्लासरूम वापरत असतात आणि ते त्यांचे कार्य कसे पूर्ण करत असतात हा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अभिप्राय ठरत असेल अशा प्रकारच्या मूल्यांकना मधून विद्यार्थ्यांना जे काही गुण दिले जातात ते तुम्ही विद्यार्थ्यांना स्वतंत्र पद्धतीने सांगायची गरज नाही विद्यार्थी त्यांच्या वेब पेज वरती जाऊन हे सगळं पाहू शकतात बरोबर म्हणजे त्यांना किती गुण मिळाले आहेत प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे प्रशिक्षण देऊ शकता की प्रशिक्षकाने स्वतःची क्लासरूम कशी तयार करायची यामध्ये गूगल क्लासरूम वरती क्लिक करून नंतर दाखवलेल्या चित्राप्रमाणे कृती करायची आहे तर म्हणून हा असेल क्लासरूम चा परिचय तुम्ही क्लास रूम चा परिचय करणे अपेक्षित आहे यामध्ये गुगलची उत्पादने अशा विशिष्ट होम पेज वरती घेणे व अशा प्रॉडक्ट वर क्लिक करून तुम्ही लगेच गूगल क्लासरूम मध्ये येऊ शकता आता तिथे तुम्हाला एक संदेश दिसेल तो असा असेल गुगल क्लास रूम मध्ये आपले स्वागत आहे आता इथेसुद्धा मला अजून एक असाइनमेंट तुम्हाला दाखवायला आवडेल आणि ते आहे टर्नइटइन याविषयी तर जेव्हा आपण अशा साहित्य चोरीच्या नियंत्रणासाठी शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असतो जेव्हा एखाद्या साहित्याचे नवीन निर्मिती झाली आहे की नाही हे तपासत असतो तर हे सुद्धा टर्नइटइन च्या मदतीने शिकत असतो म्हणजेच तुम्ही दिलेली एखादी गोष्ट तपासून पाहू शकता आणि त्यामध्ये किती टक्के मूळ लिखाण आहे हे पाहू शकता जर यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त समानता आढळून आली तर तुम्ही अशा समानतेचा निर्देशांक काही विशिष्ट सॉफ्टवेअरच्या मदतीने काढू शकता मग असे विशिष्ट सॉफ्टवेअर किती टक्के समानता आहे हे सुद्धा सांगू शकते आता गूगल क्लासरूम मध्ये जेव्हा तुम्ही गूगल क्लासरूम च्या होम पेज वरती जाल तेव्हा तुम्हाला असे दिसेल की तुमचे क्लासेस च्या संबंधित सर्व जाळे इथे दिसेल या पेज वरुन तुम्हाला सर्व क्लासेस ज्यामध्ये तुम्ही जॉईन झालेला आहात किंवा तुम्ही तयार केलेले आहेत असे सर्व क्लासेस दिसतील आणि हे त्यांची क्लास सुरू करण्यासाठी खूप सोपं होईल आता तुमच्या नावाचा शेजारील अधिकच्या चिन्हावर क्लिक करा आणि नवीन क्लास तयार करा जशी तुम्ही अधिक चे चिन्ह वरती क्लिक करता हे अधिक चे चिन्ह म्हणजे तुम्ही नवीन क्लास ची भर घालत आहात आणि नंतर यामधून तुम्ही नवीन क्लास तयार करीत असता आता इथे तुम्हाला क्लासचे नाव लिहायचे आहे आणि नंतर जसे की तुम्ही चित्रात पाहत आहात अजून तुम्हाला क्लासच्या नावाबरोबर घटक सुद्धा नमूद करायचा आहे आणि नंतरच तुम्ही असा विशिष्ट क्लास जॉईन करू शकाल अशा पद्धतीने तुम्ही क्लास तयार करू शकता आणि जॉईन होऊ शकता तर म्हणून इथे तुमच्या क्लासचे नाव दिसेल यामध्ये तुम्हाला सर्व घटक लिहायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही क्लासचे नाव लिहीत असता त्याच बरोबर इथे असणारे उपघटक लिहीत असता तेव्हा तुम्ही क्लास तयार करीत असतात प्रथम क्रिएट यावर क्लिक करुन जेव्हा तुम्ही क्रियेट वर क्लिक करत असता तेव्हा तुमची स्वतःची क्लासरूम तयार झालेली असते आता अशी क्लास रूम या चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे दिसेल अर्थात हे गरजेचे आहे इथे तुम्हाला तुमच्या क्लासचे नाव पाहून आनंद वाटेल म्हणून तुम्ही क्लासला विशिष्ट नाव द्यायचे असते तर हे सर्व होते क्लासरूम तयार करण्यासंदर्भात चे उदाहरणार्थ इथे आपण एम बी ए विषय बोलत आहोत नंतर यामध्ये घटक येतात मग यात एक घटक असेल किंवा दोन घटक असतील तर म्हणून इथे तुम्हाला घटकांविषयी लिहायचे आहे अशा पद्धतीने घटक तयार केले जातात आणि जेव्हा क्रिएट या टाईप वर आपण क्लिक करत असतो तेव्हा अशी विशिष्ट स्क्रीन तुम्हाला दिसेल यामध्ये विषय दिसेल उदाहरणार्थएच आर ओ बी म्हणजेच मनुष्य बळ आणि संस्थात्मक वर्तणूक किंवा एम पी ओ बी म्हणजेच व्यवस्थापकीय सराव आणि संस्थात्मक वर्तणूक असे जे काही विषय असतील ते इथे गुगल क्लास रूम मध्ये दिसतील आणि नंतर तुमची क्लासरूम तयार झालेली असेल यामध्ये तुम्हाला अशा विशिष्ट क्लाससाठी रूम नंबर सुद्धा देता येऊ शकतो तर म्हणून आता तुम्हाला आनंदी वाटत असेल आणि समाधान वाटत असेल तर हे होते क्लास तयार करण्यासाठी लागणारे साहित्य सामग्री आणि हे सगळे जर बरोबर आणि व्यवस्थित असतील तर तुम्ही क्लास तयार करण्यासाठी तयार असता परंतु जर येथे क्लास तयार करीत असताना सुयोग्य पद्धतीने लिहिले नाही तर जसे की नाव असेल विषयाचे नाव असेल या सर्व गोष्टी तुम्ही क्लास रूम मध्ये बदलू शकता मग अशा घटनेमध्ये तुम्ही हे सर्व रद्द करून पुन्हा नव्याने नवीन क्लास रूम सुद्धा करू शकता आता एकदा क्लासरूम तयार झाली म्हणजे निश्चिंतपणे यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेशित होणे अपेक्षित आहे आणि आता तुम्ही इथे पहाल की इथे तारीख दिसत आहे नंतर किती व्यक्ती प्रवेशित झालेल्या आहेत हे दिसत आहे ज्या व्यक्ती अशा क्लासला जॉईन झालेले आहेत हे सर्व इथे दिसेल मग तिथे स्त्रीम म्हणजे प्रवाह म्हणून एक पेज असेल हे स्त्रीम पेज असे दिसेल नंतर क्लास वर्क हे पेज असेल यामध्ये कोणत्या व्यक्तीने क्लास वर्क पूर्ण केले कोणी क्लास वर सुरू केले हे सर्व असेल आता इथे तुम्हाला दिसेल की विद्यार्थ्यांसाठी त्यांचे नाव दिसत आहे जसे की अभिषेक राजावत आणि नंतर आणि नंतर तुम्हाला दिसेल की विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यासाठी ई मेलच्या माध्यमातून तुमच्या क्लासला प्रवेश घेण्यासाठी एक वेब लींक तयार असेल जेव्हा विद्यार्थी जेव्हा विद्यार्थी अशा वेबलींक वरती क्लिक करत असतात एका क्लिक मध्ये तुमच्या क्लास मध्ये जॉईन होतील आता दुसऱ्या पद्धतीने विद्यार्थी गूगल क्लास रूम मध्ये जॉईन होऊ शकतात यासाठी त्यांना क्लासरूम चा कोड टाईप करणे गरजेचे असते तर म्हणून आमंत्रित करण्यासाठी क्लास कोड सुद्धा दिला जाऊ शकतो जसे की तुम्ही इथे पहा 6rnu5aO हा क्लास कोड इथे दिला गेला आहे आता जेव्हा आपण विद्यार्थ्यांना ई मेलच्या माध्यमातून निमंत्रित करीत असतो तेव्हा अशा आमंत्रणा मध्ये विद्यार्थ्यांना जॉईन होण्यासाठी अशा विशिष्ट क्लास साठी एक विशिष्ट कोड दिला जातो जेव्हा ते असा कोड टाईप करीत असतात तेव्हा ते अशा विशिष्ट क्लासला प्रवेश घेत असतात आणि मग त्यांची नोंदणी होते जसे की आजच्या विशिष्ट क्लास रूम मध्ये झालेली आहे आता जर तुम्हाला सहशिक्षक नियुक्त करायचं असेल तर अशा घटनेमध्ये तुम्हाला इथे एक अधिक चिन्ह दिसेल यावर क्लिक करुन तुम्ही अशा शिक्षकास आमंत्रित करू शकता यासाठीसुद्धा क्लास कोड दिला जाऊ शकतो विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यासाठीसुद्धा वेब लिंक किंवा क्लास कोड ई मेलच्या माध्यमातून दिला जाऊ शकतो इथे तुम्हाला चित्रांमध्ये दिसेल की कोर्स चे नाव जॉईन झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या स्त्रीम क्लासवर्क आणि लोक दिसतील यामध्ये तुम्हाला शिक्षक पण दिसेल आता जेव्हा तुम्हाला सहशिक्षक नियंत्रण करायचं असेल तेव्हा तुम्हाला हे दिसून आले असेल की शिक्षकाच्या बाजूलाच असलेले अधिकचे चिन्ह वापरायचे आहे यावर क्लिक करुन तुम्ही सहशिक्षक पण नियुक्त करू शकता याचे निमंत्रण ई मेलच्या माध्यमातून सह शिक्षकांना दिले जाते आत्ता इथे मला हे नमूद करायला आवडेल की आंतर विभागीय अध्यापन हे या डिजिटल अध्यापन शास्त्रांमध्ये खूप सोपे झाले आहे समजा आपण एका सर्वसमावेशक घटनेविषयी बोलत असतो जेव्हा आपण पूर्ण घटने विषयी बोलत असतो आणि अशा घटनेच्या अभ्यासामध्ये आपल्याला सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो यामध्ये मनुष्यबळ असेल विपणन असेल आर्थिक गोष्टी असतील त्यांचे अवलोकन असेल अशा विशिष्ट घटनेचे अवलोकन विविध शिक्षकांच्या मार्फत केले जाऊ शकते आणि जेव्हा एकच घटना विविध शिक्षकांकडून शिकवली जाईल तेव्हा नैसर्गिक रित्या काकडे स्वतंत्ररीत्या जायची गरज पडू नये फक्त त्या शिक्षकाला अशा क्लास रूम मध्ये प्रवेशित करून घ्यायचे आहे आणि मग अशी असाइनमेंट या सह शिक्षकाकडून तपासले जातील आता इथे काही महत्वाच्या गोष्टी आहेत क्लास रूम जॉईन होण्यासाठी सपोर्टचा वापर करणे क्लास रूमला जाण्यासाठी या उजव्या बाजूच्या कोपऱ्यातील अधिकच्या चिन्हावर क्लिक करावे जसे की मी अगोदरच्या स्लाइडमध्ये सुद्धा नमूद केल्याप्रमाणे जोईन क्लास या टॅबवर क्लिक करावे जसे की तुम्हाला इथे दिसून येते इथे एक अधिक चे चिन्ह आहे म्हणून या अधिकच्या चिन्हावर क्लिक करून तुम्ही क्लासला जॉईन होऊ शकता हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्लास रूमचा कोड टाईप करायचा आहे आणि जॉईन वर क्लिक करायचं आहे तर जेव्हा तुम्हाला क्लास मध्ये जॉईन व्हायचे असते तेव्हा असा क्लास रूम चा कोड तुमच्याकडे असणे गरजेचे असते उदाहरणार्थ इथे आम्ही हा 6rnu5aO कोड दिलेला आहे तिथे एखाद्या व्यक्तीला क्लास जॉईन करण्यासाठी या क्लास पुढच्या मदतीने ती व्यक्ती हा कोड वापरेल आणि नंतर जॉईन वर क्लिक करेल आणि क्लास चालू होईल आता क्लासरूम चे पेज कसे दिसेल तर या क्लासरूम च्या पेज वर क्लासरूम चे नाव दिसेल कोर्सचे नाव दिसेल विद्यार्थ्यांची संख्या दिसेल क्लास चा कोड दिसेल जो काही क्लासचा कोड आहे तो येथे दिसेल आणि कोर्सच्या स्वरूपानुसार सुयोग्य शैलीची निवड करा यासाठी फोटो अपलोड करा आणि म्हणून क्लास मधून एखादी गोष्ट इतरांबरोबर देत असताना तुम्ही सहज पद्धतीने इतरांना असे डॉक्युमेंट देऊ शकता इथून तुम्ही क्लास बरोबर संवाद साधत असतात इथे तुमच्या घोषणा तयार करू शकता किंवा आता तयार करून नंतर घोषणा करण्यासाठी मसुदा तयार करू शकता त्यामुळे वेळापत्रकात जर जर काही बदल असतील तर तसे बदल समाविष्ट करून ते विद्यार्थ्यांना देऊ शकता त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी केलेल्या संवादाला तुम्ही इथून प्रतिक्रिया देऊ शकता जर तुम्ही तुमचं वेळापत्रक बदलू इच्छित असाल आणि यासाठी विद्यार्थ्यांना काही अडचणी असतील तर ते इथे अशा अडचणी मांडू शकतात आता तुम्हाला पुढच्या क्लास साठी चे प्रेझेन्टेशन तयार करणे गरजेचे असते असे प्रेझेंटेशन तुम्ही विद्यार्थ्यांबरोबर वाटून घेत असता आणि मग अशा घोषणेमुळे विद्यार्थी पुढच्या क्लास मध्ये काय होणार आहे याच्या विषय समजून घेतात अशा पोस्ट चा वापर करून आपण असाइनमेंट देऊ शकतो यामध्ये आपण सोफ्टकॉपी मधील डॉक्युमेंट्स जोडू शकतो यासाठी आपण गुगल ड्राईव्ह वरील डॉक्युमेंट सुद्धा जोडू शकतो किंवा आपल्या संगणकावरील डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करू शकतो असाइन्मेंट मध्ये असे विविध पर्याय डॉक्युमेंट जोडण्यासाठी असतात तर म्हणून जसे की मी नमूद केल्याप्रमाणे तुमच्या संगणका मधून तुम्ही डॉक्युमेंट जोडू शकता याच बरोबर जर तुम्हाला प्रत्यक्षरीत्या तुमच्या गुगल ड्राईव्ह मधून याला डॉक्युमेंट जोडायचे असेल तर तेसुद्धा अशा असाइन्मेंट ला जोडू शकता तुम्ही इथे यूट्यूब च्या व्हिडीओ लिंक पण देऊ शकता यामध्ये जो काही व्हिडिओ असेल त्याची लिंक घेतली जाऊ शकते अशी लिंक इथे जोडली जाते अशा वेब लींक च्या माध्यमातून तुम्ही तुमचे असाइन्मेंट इथे जोडू शकता आता इथे आपण क्लास वर्क या विषयी बोलूयात क्लासमध्ये असाइन्मेंट असू शकते यामध्ये प्रश्न असू शकतात यामध्ये काही साहित्य असू शकते यामध्ये काही अभिप्राय दिलेले असू शकतात तर म्हणून या क्लासवर्क वर तुम्हाला असे दिसून येईल की असाइन्मेंट तयार करा प्रश्न तयार करा त्यांची मांडणी करा त्यांचा क्रम लावून घ्या तुम्हाला हवे तसे धड्यांमध्ये ही सगळी साधन सामग्री तयार करू शकता याच्या आधारे तुम्ही मांडणी करू शकता मग हे कसे दिसेल तर हे असे दिसेल हे असतील एमबीएचे विद्यार्थी आणि हे आहे असाइनमेंट यामध्ये शीर्षक आहे काही सूचना आहेत समजा तुम्हाला दोन असाइनमेंट द्यायचे आहेत तेव्हा तुम्हाला एका विभागांमध्ये जायचे आहे इथे सूचना वैकल्पिक असतील या 100 शब्दांमध्ये नमूद करू शकता आपण येथे अंतिम तारीख देऊ शकतो जो काही विषय आहे तो विषय इथे देऊ शकतो तर अशा घटनेमध्ये जसे की तुम्हाला दिसून येईल इथे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांचे अभिप्राय तुम्हाला दिसून येतील आणि हे सुद्धा विद्यार्थ्यांसाठी खूप मदतीचे ठरेल यामध्ये शीर्षक आहे विस्तृत स्वरूपाची चर्चा आहे हे सगळे विशिष्ट संवादांमध्ये दिसून येते आता आपल्याला सुद्धा अजून एक मजेशीर मुद्दा म्हणजे जेव्हा आपण विद्यार्थ्यांच्या प्रगती विषयी बोलत असतो तर अशी विद्यार्थ्यांची प्रगती कशी राबवायची आहे तर इथे तुम्हाला चित्रात दिसेल की एक कामगिरी दिलेली आहे एक संशोधनासंबंधी प्रश्न आहे इथे एखादा लेख आणि व्हिडिओ वापरून या संशोधनाच्या प्रश्नाला उत्तर जोडायचे आहे आणि यासाठी 26 विद्यार्थ्यांनी काम केले आहे आणि तेरा विद्यार्थ्यांनी काम केले नाही किती विद्यार्थ्यांनी काम केले हे सहजपणे दिसू शकते काम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दिसते आणि ज्यांनी पूर्ण केले नाही अशांची संख्या दिसते आणि मग आपल्या संशोधनाच्या प्रश्नांसंबंधी चे प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र प्रतीमध्ये असे असाइन्मेंट पोहोच होते ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली कामगिरी पूर्ण केली नाही अशांची सविस्तर यादी तयार असते जसे की या विशिष्ट चित्रांमध्ये आहे ज्या विद्यार्थ्यांनी काम पूर्ण केले आहे अशा विद्यार्थ्यांची सुद्धा यादी तयार असते मग ज्यांनी पूर्ण काम केले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी या क्लास व्यवस्थापनाच्या मदतीने या तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण अशा विद्यार्थ्यांची प्रगती मोजत असतो यामध्ये त्यांना असाइनमेंट देत असतो त्याच्यावर लक्ष ठेवत असतो यामध्ये किती लोकांनी जमा केलेला आहे हे पाहू शकतो ज्यांनी जमा केले नाही ते पाहू शकतो जमा केलेल्यांची मूल्यांकन करून त्यांना घेऊन देऊ शकतो हे सगळ्या क्लास व्यवस्थापना मधून करता येते तरमला इथे काय नमूद करायचे आहे की डिजिटल अध्यापन शास्त्र वापरायला खूप सोपे आहे विविध ठिकाणावरून आपण हे वापरू शकतो आणि आपला वेळ पैसा वाचवू शकतो आणि वातावरण सुंदर आणि हरित ठेवू शकतो म्हणूनच याला हरीत अध्यापन प्रणाली संबोधले जाईल यामध्ये कोणत्याही कागदाच्या वापराशिवाय अध्यापन असेल म्हणून अशा अध्यापन शास्त्राचा वापर खूप मदतीचा होईल हा टीओटी कार्यक्रम सुद्धा अशा डिजिटल अध्यापन शास्त्राचे एक उदाहरण आहे